बरोबर तर आपण कसे मोजतो ते पाहिले स्त्रोत कशा प्रकारे ओळखतो पुढे मी विचार करतो की आपण हे सर्व प्रथम का करीत आहोत हे शोधून काढावे लागेल ठीक आहे तर अँटीना डिझाइनरच्या दृष्टिकोनातून आपण एंटीना डिझाइनरला कंप्यूटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्समध्ये रस घेण्यासाठी कसे प्रवृत्त करू शकता म्हणून आम्ही म्हटले की जर अँटेनाच्या पृष्ठभागावर करंट्स माहित नसतील तर अगदी सामान्य मार्गाने आपल्याला मॅक्सवेलची समीकरणेMaxwells equations सोडवणे आवश्यक आहे म्हणूनच आपल्याला करंट मिळू शकेल पुढील प्रश्न म्हणजे काय एकदा आपणास करंट मिळाल्यावर आपण मिळवू शकता कडून आणि मिळू शकेल ठीक आहे आपण विचार करू शकता का अशा कोणत्याही अन्य पैलू विषयी की अँटीना अभियंत्याने CEM ची काळजी का करावी अशाच प्रकारचे उत्तर स्लाइडवर आहे ते अँटिनाच्या इम्पेडन्स विषयी आहे तर सामान्यपणे मी म्हणालो पारंपारिकपणे RF चे जग आणि अँटीना चे जग काय आहे दोन भिन्न जगे आहेत बरोबर तर आपल्याकडे काही RF सर्किट आहे जे आपले सिग्नल आणि सर्व उत्पन्न करते आणि तुमच्याकडे एक अँटीना आहे आता जेव्हा आपण दोन भिन्न विद्युत घटक एकत्रित करता तेव्हा काय होईल विद्यार्थी जुळत नाही इम्पेडन्स विसंगत असू शकतात आणि इम्पेडन्सच्या विसंगतीमुळे काय होईल विद्यार्थीः परावर्तन बरोबर म्हणून सर्व पावर नाही मला म्हणायचं आहे इष्टतम पावर आपल्याला पाहिजे असलेल्या लोड मध्ये टाकली जात नाही त्यातील काही प्रतिबिंबित होते जे इष्ट नाही बरोबर तर अँटिनाचा इम्पेडन्स काय आहे हे आपल्याला कसे कळेल बरोबर तर आता मागे पाहू आणि अँटेना डिझाइन साठी मी CEM च्या मुख्य अनुप्रयोगाचे अनुसरण करतो बरोबर तर ट्रान्समिट करण्याच्या मोड मध्ये मी अँटिना चे समतुल्य सर्किट रेखाटणार आहे बरोबर तर इथे काय आहे आपण ट्रान्समिटिंग केस घेऊ तर तुमच्याकडे काही तुम्हाला जनरेटर माहित आहे त्याचे स्वतःचा काही इम्पेडन्स आहे एक कॉम्प्लेक्स इम्पेडन्स आहे तर हे RF अभियंत्याचे डिझाइन कौशल्य काय आहे आणि ते तुम्हाला देते आता तुम्ही तुमचा अँटिना त्यास जोडा बरोबर म्हणून आपण येथे टु पोर्ट म्हणून याचा विचार करू शकतो आणि हा तुमचा अँटीना आहे बरोबर म्हणून येथे ही दोन जगे भेटतील आणि हा तुमचा अँटीना आहे बरोबर तर हे अशाप्रकारे रेडीएशन पाठवित आहे बरोबर याला समतुल्य सर्किट काय आहे हे खूप सोपे आहे तर या दोन्ही पैकी एकीकडून बघून समजा मी इथून पाहत आहे तर या संपूर्ण गोष्टीची जागा दुसर्या इम्पेडन्स ने बदलली जाऊ शकते बरोबर तर मी हे असे बदलू शकतो तर हा जनरेटर येथेच आहे माझ्याकडे काही आहे हे माझे a आणि b पोर्ट आहेत बरोबर तर काही रिएक्टिव आहे म्हणजे काही रेझिस्टिव्ह भाग आणि काही रिएक्टिव भाग ठीक आहे तर या लंप पॅरामीटर ने अँटेनाची जागा घेतली गेली आहे आणि म्हणून हे एकत्रितरित्या आहे तर ही कल्पना काय आहे हे मला आवश्यक आहे अन्यथा इष्टतम पावर हस्तांतरणासाठी मला काय हवे आहे विद्यार्थीः Za कॉंजुगेट तर माझ्यासाठी मला काय आहे ते शोधणे आवश्यक आहे हे मला माहित आहे बरोबर मला नक्की काय आहे ते माहित नाही आणि अशीच समस्या आपल्या रिसिविंग अँटिना च्या बाबतीत येते बरोबर तर रिसिविंग अँटिनाअसा आहे मी हे काढू शकतो तर येथे माझ्याकडे काही लोड असेल बरोबर येथे हा लोड आहे हे माझे दोन अँटीना टर्मिनल आहेत हे माझे रिसिविंग केस आहे आणि समतुल्य सर्किट होईल लोड आहे ज्याने त्यास जोडले आहे तुम्हाला काय वाटते की येथून येथून काय होईल मी काय काढू काय समकक्ष असेल विद्यार्थीः व्होल्टेज स्त्रोत व्होल्टेज स्त्रोत तेथे आहे टर्मिनल मध्ये काही व्होल्टेज इंड्युसड् झालेले आहे तर माझ्याकडे काही आहे लिहू नये मला वाटते काही इंड्युसड् झालेले आहे आणि समान राहते सामान्यत रेसिप्रोसिटी ने तर हे सारखेच आहे हे बर्यापैकी अंतर्ज्ञानी आहे का बरोबर काही व्होल्टेज अँटेना टर्मिनल च्या इथे इंड्युसड् केले जाते ते व्होल्टेज अँटिनाच्या इम्पेडन्स आणि लोडच्या इम्पेडन्स या दोन्ही वर पडत आहे तुम्हाला कसे सापडेल हा प्रश्न आहे विद्यार्थीः Z पॅरामीटर वापरून काय वापरून विद्यार्थीः Z पॅरामीटर तर तुम्ही म्हणाल म्हणजे मोजमाप करा विद्यार्थी नाही अँटीना साठी आम्हाला समकक्ष सर्किट मिळाल्यास इम्पेडन्स संपवणे खूप सोपे आहे नाही जेव्हा तुम्ही म्हणता की समकक्ष सर्किट कसे मिळेल मी एक बॉक्स काढला आहे जो म्हणतो की परंतु चे मूल्य मला कसे कळेल ती कुठूनतरी आली पाहिजे विद्यार्थीः ते समतुल्य सर्किट वितरण आहे एकतर ते मोजमापातून येईल विद्यार्थी हा किंवा ते कुठून येईल हे काही मॅक्सवेलचे समीकरण किंवा काही अंदाजे किंवा यापैकी काही गोष्टींमधून आले पाहिजे विद्यार्थीः ते कोठून येईल विद्यार्थी कोठून येईल होय मी ते लंप पॅरामीटरमध्ये बनविले आहे परंतु मला लंप पॅरामीटर्सचे मूल्य माहित नाही मी काय मूल्य ठेवले पाहिजे आणि हे अवलंबून असले पाहिजे उदाहरणार्थ अँटिनाच्या लांबीवर आणि त्यातील सर्व भौतिक मापदंडांवर याचा अर्थ असा की या सर्व गोष्टींचा समावेश असल्यास मॅक्सवेलचे समीकरण समाविष्ट आहे बाउंड्री कंडिशन समाविष्ट आहेत तर एक मोठी थेअरी ऑफ एप्रॉक्सीमेशन आहे जी या लंप पॅरामीटर्स ची गणना करण्यासाठी वापरली जाते ती साइनसॉइडल करंट गृहीत धरेल हे लिनियर करंट गृहित धरेल हे सर्व अंदाज आहेत जे आपल्याला चा काही फॉर्म देईल ठीक आहे आणि मी त्या थेअरीची माहिती इथे घेणार नाही तेथे बरेच काही आहे एखाद्यास इंड्युसड् EMF पद्धत म्हटले जाते म्हणून विविध पद्धती आहेत ठीक आहे या कोर्सचा मुद्दा हा आहे की आपण हे कसे कठोरपणे आणि अचूकपणे कसे करावे हे सांगण्याचा अर्थ आहे कमीत कमी एप्रॉक्सीमेशन शक्य तितके हे येथे उद्दिष्ट आहे ठीक आहे तर मुख्य प्रश्न आहे म्हणजे काय हा दशलक्ष डॉलर चा प्रश्न आहे ठीक आहे आणि बरेच काही म्हणूनच आपण अधिक परिष्कृत तंत्रज्ञानाकडे जाताना हे अधिक महत्वाचे होते कारण आपण 5G अँटीना अरे बोर्ड बद्दल विचार केला आहे बरोबर सर्व अँटीना घटक अतिशय मनोरंजक आणि अतिशय क्लिष्ट संरचना आहेत तर आपले सर्व मूळ अंदाज जर एखादे छान साइनसॉइडल करंट असेल तर ते यापुढे वैध नाहीत तर तुम्हाला हे अंकीयपणे करावे लागेल बरोबर तर ती गोष्ट आहे आतापर्यंत आपण जे पाहिले त्या आधारे तर आम्ही बरोबर पॉकलिंग्टन इंटिग्रल समीकरण अभ्यासले आहे मी या ची गणना कशी करू मग आपण काय केले आम्ही फक्त तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की आम्हाला आपण या डेल्टा गॅप चा जवळपास अंदाज तपासू तर डेल्टा गॅप Va व्होल्ट्स होता अंतरावर लागू झाला बरोबर ही लांबी काही कॅपिटल L होती बरोबर मी येथे काय केले मी हे सेगमेंट्समध्ये मोडले आणि येथे सर्व सेगमेंट्स वर मेथड ऑफ मोमेंट्स लागू केली ठीक आहे तर MoM नंतरचा शेवटचा निकाल हे काय आहे जे माहित आहे इंटिग्रल समीकरणे सोडवल्यानंतर I माहित होते हे स्पेसचे फंक्शन आहे बरोबर मला मिळाले आहे मी अँटेनाच्या लांबीच्या बाजूने पल्स बेसिस वर विस्तारित केला आहे तर आता मीकोणता ठेवू विद्यार्थीः स्त्रोता जवळ स्त्रोताजवळ बरोबर सोडवल्यानंतर मला मिळेल हे लागू केलेल्या व्होल्टेजच्या समान असेल तर मुळात इनपुट टर्मिनलवर करंट आणि व्होल्टेज काय आहे तो इम्पेडन्स आहे बरोबर तर हा आहे बरोबर म्हणून आम्ही या इथे हा कॉर्डीनेट आहे असे म्हणून शकतो ठीक आहे तर तुमचा CEM तुम्हाला असे सांगत आहे की आपण गणना केल्यावर काय होते येथे इनपुट इम्पेडन्सचे मूल्य काय आहे आपण फ्री स्पेस इम्पेडन्स शी जुळवू शकत नाही विद्यार्थी म्हणजे होय आपण त्याच्याशी जुळत नाही माहिती आहे होय म्हणजे आपल्याकडे आपल्या सर्किटवरचा इम्पेडन्स आहे आपण असे म्हणून 50 ओहम्स 75 ओहम्स आणि नंतर तिथे तुम्हाला त्याला जुळवायचे आहे होय आपण फ्री स्पेस इम्पेडन्स शी जुळवू शकत नाही सर्व रेडिएशन फ्री स्पेसमध्ये जात नाहीत नवीन त्या बरोबर ठीक आहे तर कार्यपद्धती स्पष्ट आहे की मी इनपुट इम्पेडन्सची गणना कशी करू ठीक आहे